कॉंक्रिट सिस्टीमच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगत विषयांवरील या NPTEL मूक कोर्समध्ये आपले स्वागत आहे तर क्लोराईड प्रेरित गंज आणि प्रबलित काँक्रीट संरचनेच्या सर्व्हिस लाईफ वरील मॉड्यूलचा हा भाग 2 होता आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे स्टील सिमेंटिशिअस सिस्टमवर लक्ष केंद्रित करू आणि इंटरफेस सर्व्हिस लाईफ वाढविण्यात कशी भूमिका बजावते या वर सुद्धा लक्ष केंद्रित करू मागील भाग 1 मध्ये आपण क्लोराईड प्रसार गुणांक समाविष्ट केला होता आणि आज आपण क्लोराईड थ्रेशोल्डबद्दल बोलू आपण मुख्यतः अनकोटेड स्टीलच्या मजबुतीकरणाचा अंदाज कसा लावू शकतो नंतर गंज अवरोधकांचा प्रभाव काय असेल कोटेड मजबुतीकरणाचा प्रभाव काय असेल ते समाविष्ट करू या चर्चेद्वारे आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या चाचणी पद्धतींचा देखील समावेश करू ज्या आपण विकसित केल्या आहेत कारण या सर्व सामग्रीसाठी सर्व चाचणी पद्धती स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टील आणि त्यानंतर क्लोराईड थ्रेशोल्डसाठी संबंधित चाचणीशी संबंधित आव्हाने काय आहेत ते आपण पाहू मग आपण सर्व्हिस लाईफ अंदाजासाठी काही साधने देखील कव्हर करू त्यामुळे आजच्या बाजारपेठेत सर्व्हिस लाईफ वाढवण्यासाठी आपण विविध प्रकारचे गंज अवरोधक आणि पूरक सिमेंटीशिअस मटेरियल आणि विविध प्रकारचे स्टील्स कोटेड रीबार वापरतो तथापि आपण मोठ्या प्रमाणात या सामग्रीचा वापर सुरू करण्यापूर्वी आपण ते प्रसार गुणांक आणि क्लोराईड थ्रेशोल्डवर खरोखर कसा परिणाम करतात याची चाचणी केली पाहिजे म्हणून या भागात आपण मुख्यत्वे या वेगवेगळ्या स्टील्सच्या सिमेंटिशिअस सिस्टमच्या क्लोराईड थ्रेशोल्डवर लक्ष केंद्रित करू म्हणून प्रथम मी प्रवेगक क्लोराईड थ्रेशोल्ड बद्दल बोलेन जे ACT म्हणजे प्रवेगक क्लोराईड थ्रेशोल्ड आहे जे कोणत्याही अवरोधकांशिवाय OPC प्रणालींचे क्लोराईड थ्रेशोल्ड निर्धारित करण्यासाठी विकसित केले गेले आहे परंतु आपल्याला आढळून आले की रासायनिक मिश्रण मुख्यत्वे गंज अवरोधक असलेल्या प्रणालींसाठी चाचणी पद्धत वापरण्यात काही आव्हाने होती आणि नंतर आपल्याला असे आढळून आले की जेव्हा तुम्ही अत्यंत प्रतिरोधक पूरक सिमेंटिशिअस सिस्टीम्सबद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला माहिती असते उदाहरणार्थ लाइमस्टोन कॅलक्लाइंड क्ले सिमेंट आणि काही प्रकरणांमध्ये फ्लाय एश आणि गंज प्रतिबंधक ही पद्धत अवलंबणे खरोखर इतके सोपे नाही mACT आपल्याला चाचणी पद्धतीत बदल करायचा होता आणि नंतर उच्च प्रतिरोधक प्रणालींचा क्लोराईड थ्रेशोल्ड ठरवण्यासाठी अधिक योग्य चाचणी पद्धत आणायची होती म्हणून मी तुम्हाला या 3 वेगवेगळ्या चाचण्या आणि या चाचण्यांमधून मिळालेले परिणाम आणि ते परिणाम प्रत्यक्षात सर्व्हिस लाईफवर कसा प्रभाव पाडतात याबद्दल मार्गदर्शन करेन आता प्रथम प्रवेगक क्लोराईड थ्रेशोल्ड चाचणी हे मूळतः माझ्या मास्टरच्या प्रबंधाचा भाग म्हणून विकसित केले गेले होते मग आपण जे वापरले ते रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध तंत्र होते तुमच्याकडे हा चाचणी नमुना आहे की तो कसा दिसतो आणि मग इथे तुमच्या आत स्टीलच्या नमुन्याने मोर्टारने भरलेला साचा आहे आणि तुमच्याकडे एनोड आणि कॅथोड सिस्टम आहे जी व्होल्टेज स्त्रोताशी जोडलेली आहे आणि जेव्हा तुम्ही त्यावर 20 व्होल्ट लावाल तेव्हा ते वरच्या या तलावातून स्टीलच्या दिशेने क्लोराईड्स ड्रॅग करेल आणि आपण काय करतो ते म्हणजे रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध नावाच्या तंत्राचा वापर करून आपण सतत गंज दर तपासतो आणि जेव्हा लक्षणीय बदल होतो तेव्हा आपण हा नमुना येथे या रेषेवर तोडतो आणि जर तुम्ही इथे बोललो तर तुम्ही या रेषेसह नमुना खंडित कराल आणि नंतर पृष्ठभागावर किंवा स्टीलला लागून असलेल्या मोटरच्या उजवीकडे आपण त्या मोटरचे क्लोराईड कॉनसन्ट्रेशन तपासू ज्याला क्लोराईड थ्रेशोल्ड म्हणून परिभाषित केले जाईल म्हणून तुम्ही क्लोराईड्स स्टीलच्या दिशेने चालवत राहा गंज दर तपासत राहा आणि नंतर जेव्हा तो नमुना सुरू करतो तेव्हा येथेच तोडा आणि या प्रदेशात मोटारचे क्लोराईड सांद्रता किती आहे ते शोधा आणि त्या विशिष्ट स्टीलचा क्लोराईड थ्रेशोल्ड म्हणून कोणतीही प्रणाली परिभाषित करा तर तुम्ही ही रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध चाचणी किंवा थोडक्यात LPR घेऊन हा गंज दर कसा ठरवता जेथे तुम्ही प्रत्यक्षात एक नमुना घेता आणि नंतर तुम्ही काही संभाव्य अगदी लहान संभाव्यता लागू करता म्हणून जेव्हा तुम्ही नमुन्याबद्दल बोलता तेव्हा तुमच्याकडे ओपन सर्किट पोटेंशिअल असे काहीतरी असते किंवा इ कोअर आणि तिथून तुम्ही नमुन्याला धक्का लावलात किंवा तुम्ही काही संभाव्यता प्रेरित कराल जेणेकरून वर्तमान तुम्हाला दिसेल की तुम्हाला नमुना म्हणून माहित आहे आदर्शपणे ते येथून सुरू झाले पाहिजे परंतु ते खरे नाही असं असलं तरी म्हणून तुम्ही नमुना इथे ढकलता आणि मग तुम्ही इथून इथपर्यंत असाच स्वीपिंग सुरू करता आणि मग तुम्ही काय कराल जेव्हा ती 0 वर्तमान रेषा किंवा वर्तमान घनता ओलांडते तेव्हा तुम्ही स्लोप घ्या आणि मग तो स्लोप दर्शवेल गंज दर त्यामुळे स्लोप जितका जास्त असेल त्याचा अर्थ गंज दर जास्त आहे अशाप्रकारे व्होल्टेजच्या प्रत्येक वापरानंतर क्लोराईड स्टीलच्या दिशेने नेण्यासाठी तुम्ही काय कराल तुम्ही ही रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध चाचणी कराल आणि तुम्ही गंज दर किंवा व्यस्त ध्रुवीकरण प्रतिरोध 1 बाय Rp निर्धारित कराल जे प्रत्यक्षात गंज दराच्या समतुल्य आहे तर मग तुम्ही हे 1 बाय Rp किंवा गंज दराने प्लॉट करा हे गंज दर दर्शविते त्यामुळे तुम्ही पाहू शकता की हे सर्व भिन्न गंज दर आहेत जे काही क्लोराइड्स लागू केलेल्या विद्युत संभाव्यतेचा वापर करून स्टीलच्या दिशेने चालविल्यानंतर प्राप्त केले जातात आणि नंतर आपण ते कसे शोधायचे याची सांख्यिकीय पद्धत शोधून काढली गंज होत आहे तर तुम्ही पाहू शकता की या सर्व संख्या प्रत्यक्षात कमी अधिक प्रमाणात समान आहेत आणि मग तुम्ही हे देखील निश्चित करता की आपण स्थिर गंज दर म्हणून परिभाषित केले आहे जिथे याचा अर्थ गंज दर असा आहे जेव्हा कोणतेही महत्त्वपूर्ण गंज होत नाही किंवा जेव्हा केवळ निष्क्रिय गंज असते म्हणजे सक्रिय गंज होत नाही नंतर काही वेळानंतर तुम्हाला दिसेल की हे सर्व आहेत जसे तुम्ही उजवीकडे जाता या स्टीलच्या पृष्ठभागावर क्लोराईडचे प्रमाण हळूहळू वाढत आहे आता या टप्प्यावर तुम्हाला दिसेल की काहीतरी घडत आहे आणि तुमच्या गंजामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि याचा अर्थ असा आहे की स्टीलच्या पृष्ठभागावर क्लोराईडच्या प्रमाणात काहीतरी घडले आहे आणि आपण परिभाषित करतो की जेव्हा स्टीलच्या पृष्ठभागावर क्लोराईड कॉनसन्ट्रेशन गाठली जाते किंवा क्लोराईड थ्रेशोल्डपर्यंत पोहोचते तेव्हा हे घडते तेव्हा आपण फक्त 2 3 अतिरिक्त चाचणी करतो असे करावे लागेल जेणेकरुन तुम्ही पुष्टी कराल की हे खरोखर आहे तुम्हाला माहिती आहे की गंज सुरू झाली आहे आणि ती सतत गंजत आहे या टप्प्यावर तुम्ही नमुना उघडता किंवा नमुन्याचे विच्छेदन करता आणि स्टीलच्या पृष्ठभागावर क्लोराईडचे प्रमाण निश्चित करता तर उदाहरणार्थ तुम्ही येथे नमुना उघडता आणि नंतर तुम्ही तो उघडता आणि त्या पृष्ठभागावर क्लोराईड किती आहे हे ठरवता अशा प्रकारे आपण क्लोराईड थ्रेशोल्ड निर्धारित करतो आपण पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीलसाठी क्लोराईड थ्रेशोल्ड खूप भिन्न असू शकते उदाहरणार्थ ही 2 विशिष्ट स्टील्स आहेत जी बाजारात वापरली जातात आणि नंतर आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे गंज प्रतिरोधक स्टील देखील होते ज्याला आपण मायक्रो कंपोझिट स्टील म्हणतो आणि नंतर तुमच्याकडे विविध प्रकारचे स्टेनलेस स्टील रीबार देखील आहेत भारतात आपण स्टेनलेस स्टील रीबार जास्त वापरत नाही परंतु बहुतेक आपण या प्रकारचे ए706 किंवा A615 प्रकारचे स्टील किंवा स्टील्स वापरतो ज्यात क्लोराईड थ्रेशोल्ड समान आहे तर या स्लाइडचा मुद्दा असा आहे की आपण वापरत असलेले स्टीलचे प्रकार आपल्या सर्व्हिस लाईफवर निश्चितपणे प्रभाव पाडणारे घटक आहेत कारण ते भिन्न क्लोराईड थ्रेशोल्ड प्रदर्शित करतील म्हणून जर आपण स्टेनलेस स्टीलचा वापर केला नाही तर किंमतीमुळे आपण भाडेतत्त्वावर वापरू शकतो काही प्रकारचे गंज प्रतिरोधक स्टील जे प्रत्यक्षात एक मोठा क्लोराईड थ्रेशोल्ड प्रदान करेल आणिकिंवा मोठ्या क्लोराईड थ्रेशोल्डचे प्रदर्शन करेल आणि त्यामुळे दीर्घ सर्व्हिस लाईफ असेल तथापि तुम्हाला माहीत असलेली ही पद्धत क्लोराईड्स स्टीलकडे नेण्यासाठी संभाव्य ऍप्लिकेशनचा वापर करते म्हणून जेव्हा तुम्ही गंज अवरोधक असलेल्या प्रणालींबद्दल किंवा कोणत्याही जटिल प्रणालीबद्दल बोलता तेव्हा याला काही मर्यादा असतात ज्यामध्ये भरपूर नकारात्मक चार्ज केलेले आयन असतात जे प्रत्यक्षात गंज नियंत्रित करण्यास मदत करतात दुसर्या शब्दांत सांगायचे तर जेव्हा तुम्ही चाचणी करता तेव्हा चाचणीनेच स्टील आणि सिमेंटीशिअस इंटरफेसची मालमत्ता बदलू नये जर तुम्ही व्होल्टेज लागू केले तर याचा अर्थ ते स्टीलच्या पृष्ठभागाकडे अधिक क्लोराईड्स वाहून नेत आहे आणि त्या प्रक्रियेत ते इतर नकारात्मक चार्ज केलेले आयन देखील स्टीलच्या पृष्ठभागावर चालवत आहेत आणि जर तुम्ही असे केले तर तुम्ही जे करत आहात ते चाचणीच्या सुरूवातीस आहे भिन्न स्टील सिमेंटिशिअस इंटरफेस आहे गुणधर्म भिन्न आहेत आणि काही काळानंतर तुम्हाला दिसेल की व्होल्टेज लागू केल्यामुळे सामग्री बदलली आहे जी चाचणी करण्याचा योग्य मार्ग नाही दुसर्या शब्दांत चाचणी पद्धतीने स्टील सिमेंटिशिअस प्रणालीमध्ये बदल करू नये त्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या इनहिबिटरच्या प्रभावीतेसाठी क्लोराईड थ्रेशोल्डमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता देखील आहे तर हे अवरोधक कसे कार्य करतात हे दर्शवणारे हे फक्त एक चित्र आहे गंज अवरोधक मुख्यतः नवीन प्रकारच्या संरचनेसाठी वापरले जातात जेथे ही रसायने किंवा गंज अवरोधक नवीन कॉंक्रिटमध्ये मिसळले जातात आणि नंतर ते स्टीलच्या पृष्ठभागावर एक संरक्षक फिल्म तयार करतात किंवा ते आहेत अर्ध सेल अभिक्रिया दर नियंत्रित करण्यासाठी मानले जाते ते काय करतात ते ऑक्सिजन घेतात आणि नंतर अर्ध्या पेशींच्याअभिक्रियांसाठी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर तुम्हाला गंज लागणार नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या गंज अवरोधकांचा वापर करून स्टीलचे संरक्षण करण्याचे ते 2 भिन्न मार्ग आहेत मार्केटमध्ये बरेच इनहिबिटर उपलब्ध आहेत आणि जेव्हा तुम्ही सर्व्हिस लाइफबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला हमी द्यावी लागते की हे इनहिबिटर काही कालावधीनंतर काम करतील याचा अर्थ 20 नंतर किंवा गंज सुरू होण्याची शक्यता असेल तेव्हा ते कार्य करतील 30 वर्षे किंवा दुसऱ्या शब्दांत हे मीटर 20 30 वर्षांनंतर कार्य करण्यास सुरवात करतात इनहिबिटर काम करेल की नाही हे तपासण्यासाठी आपण 20 30 वर्षे वाट पाहू शकत नाही म्हणून आपल्याकडे एक अल्प मुदतीची चाचणी पद्धत असणे आवश्यक आहे जी आपण 2 3 महिने किंवा अगदी 6 महिन्यांपर्यंत म्हणू शकतो ज्या दरम्यान आपण खरोखर पाहू शकतो की त्यांचे अवरोधक चांगल्या दर्जाचे आहेत किंवा ते नियंत्रित करण्यात खरोखर प्रभावी आहेत गंज किंवा गंज सुरू होण्याच्या विस्तारामध्ये आपण जे केले ते ACT प्रवेगक क्लोराईड थ्रेशोल्डपासून होते आपण सुधारित ACT वर गेलो आपण कोणते बदल केले तर हे डाव्या बाजूला तुम्हाला ACT चाचणी सेटअपचे स्केच किंवा योजनाबद्ध दिसते जेथे आपण जलाशयातून क्लोराईड्स स्टीलच्या दिशेने नेण्यासाठी 20 व्होल्टचा वापर केला होता ही निळी रेषा जलाशय दर्शवते आपण काय केले आपल्याला क्लोराईड चालविण्यासाठी व्होल्टेजचा हा उपयोग टाळायचा होता म्हणून आपण कव्हरची खोली थोडी कमी केली आणि आपण व्होल्टेज वापरला नाही हे मुख्यतः जयचंद्रन यांच्या कार्यातून आहे आणि म्हणून आपण जे केले ते म्हणजे कव्हर कमी करणे व्होल्टेज टाळणे आणि त्याच वेळी या द्रावणात क्लोराईडचे प्रमाण वाढवणे तर या सर्व गोष्टींसह आपण 2 3 वेळा चाचणी पूर्ण करू शकतो येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा तुम्ही गंज प्रतिबंधक बद्दल बोलतो तेव्हा तुम्ही अशा प्रणालीबद्दल बोलत आहात जी जास्त प्रमाणात क्लोराईड्ससाठी गंजबरोबर अभिक्रिया करेल याचा अर्थ ती वेळ साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागेल त्यामुळे गंज प्रतिबंधक नसलेल्या सिस्टीमशी तुलना केल्यास चाचणी पद्धत प्रत्यक्षात जास्त लांबेल हे आव्हान होते आणि आपल्याला सर्व काही कमी कालावधीत करायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की क्लोराईड इथून प्रसरणातून आत जाईल स्टील येथे आहे आणि नंतर आपल्याकडे चाचणी होईल आणि नंतर पुरेसे क्लोराईड्स पोहोचल्यानंतर तुमच्याकडे ACT चाचणी पद्धतीप्रमाणे निरीक्षण केले जाईल आपण प्रमाणाचे निरीक्षण करू येथे क्लोराईड आणि नंतर तीच चाचणी करू मी तुम्हाला दाखवणार आहे की ती तत्सम पद्धत आपल्याला कशी आवडली त्याच प्रकारे आपण तीच चाचणी करू आणि नंतर तुम्हाला दिसेल की गंज प्रवाह किंवा व्यस्त ध्रुवीकरण प्रतिरोधात लक्षणीय वाढ कधी होते आणि त्यावर आधारित तुम्ही समान चाचणी कराल यानंतर आपण नमुन्यातील स्टीलच्या शेजारून गोळा केलेल्या मोटर पावडरवर काही रासायनिक चाचणी करू म्हणून या स्तरावरून मोटर पावडर करा आणि नंतर चाचणी करा त्यामुळे यासह आपण साध्या मोटरचा क्लोराईड थ्रेशोल्ड कोणत्याही इनहिबिटरशिवाय निर्धारित करतो जे साहित्यात नोंदवलेल्या मूल्यांशी कमी अधिक समान आहे जे वेगळे नाही या निळ्या आणि काळ्या रंगातून मी म्हणेन की हे स्कॅटर देखील पहा आणि मग तुमच्याकडे एनोडिक इनहिबिटर आणि बायपोलर इनहिबिटर आहेत जे आज बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून आपण चाचणी केली आणि नंतर आम्हाला आढळले की एनोडिक इनहिबिटर किंचित जास्त सरासरी मूल्य प्रदर्शित करते आणि जेव्हा तुम्ही द्विध्रुवीय बद्दल बोलता जे क्लोराईड थ्रेशोल्डमध्ये देखील थोडेसे जास्त असते आपण पाहू शकता की आपल्याला माहित असलेला एक बँड आहे जर आपण येथे पाहिले तर हा बँड आहे म्हणून जेव्हा आपण बायपोलर इनहिबिटर वापरतो तेव्हा क्लोराईड थ्रेशोल्डमध्ये वाढ होते जे आज बाजारात मोठ्या प्रमाणात वापरले जाते तर येथे कल्पना आहे की आपल्याकडे आता एक चाचणी पद्धत आहे जी सुमारे 3 ते 4 महिन्यांत सिस्टमसाठी क्लोराईड थ्रेशोल्ड निर्धारित करू शकते जेणेकरून गंज अवरोधक असलेल्या प्रणालींसाठी 3 ते 4 महिने आणि हे ओपीसी आधारित प्रणाली किंवा सामान्य पोर्टलँड सिमेंटवर आधारित होते प्रणाली आता बाजारात इतर प्रणाली उपलब्ध आहेत ज्या मी तुम्हाला नंतर दाखवेन आता गंज अवरोधक असलेल्या OPC प्रणालींसह येथे क्लोराईड थ्रेशोल्डमध्ये ही वाढ त्याचा सर्व्हिस लाइफवर काय अर्थ होतो किंवा त्याचा सर्व्हिस लाइफवर कसा प्रभाव पडतो त्यामुळे तुम्ही येथे पाहू शकता की तुमच्याकडे कोणत्याही गंज प्रतिबंधक नसलेली OPC प्रणाली असल्यास तुमचे सर्व्हिस लाईफ 9 वर्षे असू शकते लक्षात ठेवा की संपूर्ण विश्लेषणासाठी काही गृहीतके आहेत त्याच प्रणालीसाठी ते कसे वेगळे आहे हाच मुद्दा येथे आहे आणि जर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आधारित इनहिबिटर वापरत असाल तर तुमचे आयुष्य सुमारे 18 4 वर्षे असू शकते जे 9 2 वर्षांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे आणि जर तुम्ही बायपोलर इनहिबिटर वापरत असाल तर तुमचे आयुष्य सुमारे 30 वर्षे असू शकते तर गंज अवरोधक वापरण्यापासून ही लक्षणीय वाढ आहे आपण सहजपणे सुमारे 2 ते 3 वेळा मिळवू शकता फक्त येथे पकडणे म्हणजे तुम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की हे अवरोधक खरोखर योग्य डोसमध्ये वापरले जातात तर इथे असे काहीतरी आहे जिथे आपण डोसमध्ये कसा बदल होतो जे कॉंक्रिटच्या इतर गुणधर्मांवर कसा प्रभाव टाकेल हे पाहिले कारण जेव्हा आपण गंज अवरोधक बद्दल बोलतो तेव्हा सामान्यतः प्रवृत्ती गंज गुणधर्मांवर इनहिबिटरचा प्रभाव तपासण्याचा असतो परंतु आपण ते कसे पहावे कॉंक्रिटमध्ये मिसळलेली सामग्री कव्हर कॉंक्रिट किंवा कोर क्रेटच्या गुणधर्मांवर देखील प्रभाव टाकत आहे कारण तुम्ही ते सर्व गोष्टींमध्ये मिसळणार आहात कव्हर आणि कोर कॉंक्रिट या दोन्हीमध्ये हे गंज अवरोधक असतील तर येथे एक उदाहरण म्हणजे अमाईन आणि नायट्रेट या दोन्हीसह इनहिबिटर आहे ते मिश्रित केले गेले होते आणि हे प्लॉट येथे निर्मात्याने शिफारस केल्यानुसार शिफारस केलेल्या डोसमध्ये इनहिबिटरसह सूचित करते जेव्हा तुमच्याकडे कोणतेही इनहिबिटर नसतात तेव्हा हा आलेख कमी अधिक प्रमाणात समान असतो राखाडी बॉक्स आणि हिरव्या बॉक्समध्ये सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण फरक नसतो ते कमी अधिक प्रमाणात समान संकुचित शक्ती असते तथापि जेव्हा शिफारस केलेले डोस शिफारस केलेल्या डोसपेक्षा कमी ऋण 20 आणि ऋण 40 टक्के आणि शिफारस केलेल्या डोसच्या 20 आणि अधिक 40 मध्ये बदलले गेले तेव्हा त्यात लक्षणीय फरक किंवा कपात होती आणि केवळ फरकच नाही तर संकुचित शक्तीमध्ये लक्षणीय घट झाली आता हे काही चांगले नाही म्हणून तुम्ही या इंटिग्रल इनहिबिटर्सचा कॉंक्रिटच्या गुणधर्मांवर प्रभाव तपासला पाहिजे पहिली मालमत्ता जी कोणीही संकुचित शक्ती म्हणून तपासेल म्हणून प्रथम ती चाचणी करा परंतु आपल्याला असेही आढळले की ते टिकाऊपणाशी संबंधित गुणधर्म किंवा वाहतूक गुणधर्मांवर देखील परिणाम करू शकते मी येथे एक उदाहरण दाखवत आहे ते म्हणजे वॉटर सॉर्प्टिव्हिटी इंडेक्स तर येथे आपण कसे करतो तुम्ही काँक्रीटची एक डिस्क घ्या आणि मग तुम्ही ती एका लहान पाण्याच्या आंघोळीत बुडवून न टाकता चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवा आणि मग तुम्हाला या उपायामुळे काँक्रीट डिस्क किती पाणी शोषते ते पहा तर तुम्ही येथे जे पहात आहात ते तुमच्याकडे नियंत्रण आहे याचा अर्थ कोणत्याही इनहिबिटरशिवाय आणि इनहिबिटर ए च्या या केससाठी इनहिबिटरचा शिफारस केलेला डोस तुम्हाला वॉटर सॉर्प्टिव्हिटी इंडेक्समध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे ही काही चांगली गोष्ट नाही त्यामुळे तुम्हाला ते पहावे लागेल आणि आपण दुसरे काही अवरोधक शोधू शकू जिथे कोणताही बदल नाही म्हणून उदाहरणार्थ येथे तुम्ही जल शोषण निर्देशांकात कोणताही बदल पाहू शकत नाही परंतु तरीही ते चांगल्या श्रेणीतील ठोस नाही म्हणून तुम्हाला हे पहावे लागेल की आपण खरोखरच गंज अवरोधक स्वीकारण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि चाचणी केली पाहिजे परंतु निश्चितपणे त्यात सुधारणा झाली आहे आणि ते विशेषतः गंज प्रतिरोध किंवा क्लोराईड थ्रेशोल्ड वाढवू शकते जेणेकरुन आपण प्रथम कोणत्याही इनहिबिटरशिवाय सामान्य पोर्टलँड सिमेंट प्रणालीबद्दल बोललो आणि नंतर आपण इनहिबिटरसह OPC प्रणाली कशी तपासू शकतो याबद्दल बोललो आता बाजारातील नवीन ट्रेंड खूप SCM वापरत आहे आणि कमी पाण्याचे सिमेंट गुणोत्तर देखील वापरत आहे आणि कदाचित आपण गंज अवरोधकांसह SCM देखील वापरू त्यामुळे गोष्टी अधिकाधिक जटिल होत आहेत आता इथे तुम्ही SCM बद्दल बोलता तेव्हा मुख्य गुणधर्म जी बदलत आहे ती म्हणजे काँक्रीट प्रणालीची प्रतिरोधकता तर तुम्ही येथे स्टील पाहू शकता आणि नंतर तुमच्याकडे एक कव्हर क्रेट आहे जे आता SCM सह आहे जर तुमच्याकडे खूप जास्त असेल आणि बहुतेक वेळा तुम्ही तुमच्या टेस्टिंग सिस्टीमची चाचणी करत असाल तर तुम्ही ज्या इलेक्ट्रोड्सबद्दल बोलत आहात ते सर्व प्रत्यक्षात कॉंक्रिटच्या बाहेर आहेत आता तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल चाचणीबद्दल बोलता तेव्हा या काँक्रीटच्या गुणधर्माचा तुम्ही घेतलेल्या मोजमापांवर परिणाम होईल मग आपण पहात आहोत की या काँक्रीटची प्रतिरोधकता चाचणी आणि निकालांवर कसा परिणाम करते म्हणून आपल्याला आढळले की पूर्वीची चाचणी पद्धत क्लोराईड थ्रेशोल्डचा विश्वासार्हपणे अंदाज लावू शकली नाही म्हणून नवीन चाचणी पद्धती विकसित करण्याची आवश्यकता होती जी काँक्रीट कव्हरच्या या प्रतिरोधकतेची काळजी घेईल तर इथे तुम्हाला OPC दिसत आहे हे लॉग स्केलमध्ये आहे त्यामुळे येथे तुम्ही OPC काँक्रीट सुमारे 10 किलो ohm cm ही प्रतिरोधकता पाहू शकता फ्लाय एश तुमच्याकडे तिथून काहीतरी आहे पण मोठी श्रेणी आहे याचा अर्थ फ्लाय एश काँक्रीट आहेत ज्यात उच्च असू शकतात रेझिस्टिव्हिटी आणि बहुतेक ओपीसी कॉंक्रिट तुम्ही अगदी कमी पाण्याचे सिमेंट रेशो वापरत असलात तरीही तुम्हाला ओपीसी आधारित कॉंक्रिटसाठी खूप जास्त प्रतिरोधकता दिसणार नाही हे खूप कठीण होईल जर तुम्ही पुन्हा स्लॅगबद्दल बोललो तर तुमच्याकडे फ्लाय एशसारखे काहीतरी आहे आणि जर तुम्ही सिलिका फ्यूमबद्दल बोलले तर प्रत्यक्षात खालचा बँड असेल तर फ्लाय एश किंवा स्लॅगच्या तुलनेत प्रतिरोधकता खूप जास्त आहे जर तुम्ही LC3 बद्दल बोललो तर ते पूर्णपणे भिन्न श्रेणीमध्ये आहे तुमचा एक क्रम भिन्न आहे तर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या SCM किंवा वेगवेगळ्या SCM सह कॉंक्रिटबद्दल बोलता तेव्हा तुमच्याकडे प्रतिरोधकतेची खूप विस्तृत श्रेणी असते म्हणून आपण एक सोपी चाचणी पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे तुम्ही तुलनेने सोप्या पद्धतीने नमुना पकडू शकता आणि त्याच वेळी क्लोराईड थ्रेशोल्डचा विश्वासार्ह अंदाज मिळवू शकता तर SCM उच्च प्रतिरोधकतेकडे नेतो आपण ACT सह सुरुवात केली आणि नंतर आपण गंज अवरोधकांसाठी ते सुधारित केले आणि आता आपण उच्च प्रतिरोधक SCMs सह उच्च प्रतिरोधक SCMs काँक्रीट समाविष्ट करण्यासाठी चाचण्यांमध्ये बदल करत आहोत आता तुम्ही पाहू शकता की हा एक सरलीकृत नमुना आहे ज्याप्रमाणे लॉलीपॉप प्रकाराचा नमुना एक सिंगल रीबारसह सिलेंडरचा नमुना आहे तुम्हाला कदाचित ASTM G 109 नावाच्या चाचणी पद्धतीबद्दल माहिती असेल ज्याचा नमुना असा असेल ज्यामध्ये यासारखे 3 रीबार असतील आणि नंतर तुम्ही या रीबार मध्ये काय होते ते पहा म्हणजे तुम्ही मॅक्रो सेल गंज बद्दल बोलता परंतु नुकतेच आपल्याला असे आढळले आहे की जेव्हा तुम्ही अत्यंत प्रतिरोधक प्रणालींबद्दल बोलतो तेव्हा तुमच्यामध्ये विद्युत प्रवाहाची देवाणघेवाण होत नाही कारण येथे ही सामग्री अत्यंत प्रतिरोधक आहे तर तुम्ही काय करता तुम्ही सामान्यतः मायक्रोसेल किंवा गंज एकाच पट्टीवर होत असल्याचे पहाल जेव्हा तुम्ही अत्यंत प्रतिरोधक प्रणालीबद्दल बोलता तेव्हा वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये कोणतेही इलेक्ट्रिकल सर्किट नसते त्यामुळे सिंगल रीबारसह हा नमुना अत्यंत प्रतिरोधक प्रणालीच्या चाचणीसाठी खरोखर कार्य करेल नमुना कसा दिसतो म्हणून तुमच्याकडे येथे काही भाग आहेत ते एक्सपोजर प्रदेश परिभाषित करण्यासाठी लेपित केले आहेत जे येथे हा भाग आहे जो हा आहे म्हणून हा तुमचा एक्सपोजर भाग आहे आता समान चाचणी सेटअप परंतु वापरलेले तंत्र वेगळे आहे येथे आपण रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोधाऐवजी इलेक्ट्रोकेमिकल प्रतिबाधा स्पेक्ट्रोस्कोपी वापरत आहोत कारण रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध कठीण असला तरीही काही तंत्रे आहेत जी खरोखर कार्य करत नाहीत जेव्हा आपण स्टील सिमेंटीशिअस सिस्टमबद्दल बोलतो परंतु जलीय प्रणालीमध्ये ते कार्य करू शकते तर येथे आपल्याला आढळले की प्रतिरोधखूप वेगळा आहे तर हे इलेक्ट्रोकेमिकल इम्पीडन्स स्पेक्ट्रोस्कोपी तंत्र आहे आणि नायक्वीस्ट प्लॉट कसा दिसतो तुम्ही येथे पाहू शकता की OPC प्रकारच्या प्रणालींसाठी हा प्लॉट अतिशय लहान आहे हे येथे विस्तारित केले आहे येथे हा भाग तुम्ही पाहू शकता की येथे फक्त 350 पर्यंत बदल झाले आहेत ते सुमारे 350 आहे आता जेव्हा तुम्ही फ्लाय ऍश आधारित काँक्रीट किंवा LC3 आधारित प्रणालींबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला बरेच वेगळे दिसत आहे वक्र पूर्णपणे भिन्न आहे आपण ज्या श्रेणीबद्दल बोलत आहात त्यापेक्षा हे देखील बाईंडर सिस्टमच्या उच्च प्रतिरोधकतेमुळे पूर्णपणे भिन्न आहे आता गंज दर ठरवण्यासाठी तुम्ही या तंत्राचा वापर कसा कराल म्हणून मी आधीच्या स्लाइड्समध्ये देखील सांगितले आहे की व्यस्त ध्रुवीकरण प्रतिरोध हा आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जो गंज दराशी संबंधित आहे तर येथे तुमच्याकडे एक समतुल्य सर्किट आहे ज्यामध्ये ध्रुवीकरण प्रतिरोधक घटकांपैकी एक आहे म्हणून तुम्ही हा CIS डेटा गोळा करा आणि नंतर या विशिष्ट समतुल्य इलेक्ट्रिकल सर्किटसाठी फिट करा आणि नंतर वक्र फिटिंगद्वारे तुम्ही Rp काय आहे हे निर्धारित करा एकदा तुम्ही Rp निश्चित केल्यावर गंज सुरू झाला आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही इतर पद्धतींचा सांख्यिकीय दृष्टिकोन वापरू शकता त्यामुळे येथे तुम्ही या आकृतीची योजना पाहू शकता येथे हा भाग प्रत्यक्षात बाईंडरचे प्रतिनिधित्व करत आहे आणि नंतर त्याची ही उजवी बाजू स्टील सिमेंटिशिअस किंवा त्या इंटरफेस क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे आणि नंतर वक्र फिटिंगद्वारे तुम्ही ध्रुवीकरण प्रतिरोध काय आहे हे निर्धारित करता आता मी आधी दाखवलेल्या समान वक्र प्रमाणे ध्रुवीकरणाचा प्रतिरोध मिळाल्यावर तुम्ही Rp मध्ये लक्षणीय वाढ केव्हा होईल हे निर्धारित करता आणि मग या टप्प्यावर तुम्ही नमुना तोडता आणि नंतर तुम्ही नमुना या रेषेवर विभाजित कराल आणि मग तुम्हाला दिसेल तेथे रीबार आणि नंतर तुम्ही मोटर आतून घ्या किंवा स्टीलच्या रीबारला स्पर्श करणारी मोटर घ्या आणि मग तुम्ही त्या मोर्टार पावडरचा क्लोराईड थ्रेशोल्ड ठरवता ज्याची व्याख्या क्लोराईड थ्रेशोल्ड म्हणून केली जाते आणि त्याचप्रमाणे आपण OPC साठी क्लोराईड थ्रेशोल्ड निर्धारित करतो आपल्याला हे निश्चित करणे महत्त्वाचे होते कारण तुम्हाला चाचणी प्रक्रियेची पडताळणी करण्यासाठी काहीतरी मिळवायचे आहे तर तुमच्याकडे OPC आहे जो OPC सिस्टीमसाठी 0 4 हा एक प्रकारचा सर्वमान्यपणे स्वीकारलेला क्रमांक आहे आणि PFA किंवा फ्लाय ऍश बेस सिस्टीम थोडा कमी क्लोराईड थ्रेशोल्ड आहे आणि LC3 मध्ये खूप कमी क्लोराइड थ्रेशोल्ड आहे जेव्हा तुम्ही ही SACT पद्धत वापरण्याबद्दल बोलता तेव्हा मी S ला सरलीकृत करण्यासाठी कॉल करत आहे तर आता जर तुम्ही प्रत्यक्षात फक्त क्लोराईड थ्रेशोल्ड पाहत असाल तर तुम्हाला काय दिसेल ते म्हणजे तुम्ही या काँक्रीटचा वापर न करणे आणि या काँक्रीटचा वापर न करणे हा योग्य मार्ग नाही कारण आपल्याला हे 2 कॉंक्रिट वापरावे लागेल दीर्घ आयुष्य आणि अधिक हिरवा दृष्टीकोन कारण उद्योग OPC वरून इतर प्रकारच्या सिमेंट प्रणालींमध्ये बदलत आहेत आताच्या आधारे आपण क्लोराईड थ्रेशोल्ड निर्धारित केले आहे आपण विविध प्रकारच्या प्रणालींसाठी प्रसार गुणांक निर्धारित केला आहे आणि निर्धारित मूल्यांचा वापर करून आपण या गोष्टी वास्तविक संरचनेच्या चा सर्व्हिस लाईफवर कसा परिणाम करतात ते पाहिले म्हणून आपण एक उदाहरण उचलले आणि नंतर वास्तविक रचनांमध्ये असलेली वास्तविक कव्हर खोली पाहिली आणि नंतर आपण ते इनपुट पॅरामीटर्स म्हणून ठेवले आणि m देखील प्रसार गुणांक आणि क्लोराईड थ्रेशोल्ड वापरला मी 0 5 आणि मी नमूद केल्याप्रमाणे या 3 प्रकारच्या OPC PF फ्लाय एश आणि LC3 आधारित प्रणालींसाठी 0 7 या प्रणालीसाठी क्लोराईड थ्रेशोल्ड देखील वापरला गेला आणि आपल्याला आढळले की या 3 प्रकारच्या सिस्टीमसाठी सर्व्हिस लाइफ खूप लक्षणीयरीत्या भिन्न असू शकते आणि येथे तुम्ही पहात आहात की जरी LC3 चा क्लोराईड थ्रेशोल्ड PFA पेक्षा लक्षणीयरीत्या कमी होता जो फ्लाय ऍश आणि LC3 च्या सर्व्हिस लाइफमध्ये फारसा फरक नाही याचा अर्थ असा आहे की क्लोराईड थ्रेशोल्ड पाहून तुम्ही विशिष्ट सिमेंट टाकून देऊ नका थ्रेशोल्ड आणि प्रसार गुणांक सेवा जीवनावर कसा प्रभाव पाडतात हे पहावे लागेल कारण येथे LC3 प्रणालीमध्ये कमी प्रसार गुणांक आणि कमी क्लोराईड थ्रेशोल्ड आहे परंतु सिनर्जीस्टिक कमी प्रसार गुणांकामुळे सकारात्मक परिणामासारखा प्रभाव आणि कमी क्लोराईड थ्रेशोल्डमुळे होणारा नकारात्मक परिणाम तुम्हाला माहित आहे की तुम्हाला तो निव्वळ परिणाम काय आहे हे पहावे लागेल जे या संचयी वितरण वक्रांमधून पाहिले जाऊ शकते आता आपण M30 साठी या विविध सामग्रीचे रँकिंग देखील पाहू शकतो तुम्ही म्हणू शकता की PFA तुम्हाला LC3 प्रणालीपेक्षा जास्त आयुष्य देईल जे OPC प्रणालीपेक्षा जास्त असेल म्हणून जर तुम्ही इथे एक गोष्ट पाहिली तर तुम्हाला दिसत असेल जर मी येथे उभ्या रेषा काढल्या तर मी म्हणू शकतो की तुम्ही सरासरी सर्व्हिस लाइफ पाहिल्यास संभाव्य अर्थ नाही मी येथे एक रेषा काढू शकतो आणि मी पाहू शकतो की हे असू शकते OPC साठी सुमारे 10 वर्षे जिथे मी फ्लाय ऍश किंवा LC3 सह कॉंक्रिट सिस्टम डिझाइन करू शकतो आणि त्याचे आयुष्य सुमारे 60 आणि 80 वर्षे असू शकते त्यामुळे तुमचा क्लोराईड थ्रेशोल्ड कमी असला तरीही टिकाऊ संरचना डिझाइन करणे शक्य आहे उदाहरणार्थ येथे आपण पाहतो की फ्लाय ऍश आणि LC3 चा क्लोराईड थ्रेशोल्ड OPC पेक्षा कमी आहे परंतु जेव्हा आपण थ्रेशोल्ड आणि प्रसार गुणांक या दोन्हीच्या समन्वयात्मक प्रभावाबद्दल बोलता तेव्हा ते खरोखर चिंतेचे नसते आता आपल्याकडे काँक्रीट सिस्टीमची गंज प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचे इतर मार्ग देखील आहेत आणि एक मार्ग म्हणजे कोटिंग सामग्री वापरणे तथापि जर तुम्ही कोटिंग योग्यरित्या लावले नाही किंवा तुम्ही साइटवर कोटेड रीबार योग्यरित्या हाताळले नाही तर ते खराब होऊ शकते कोटिंगशिवाय तुमच्याकडे जे सर्व्हिस लाईफ आहे त्यापेक्षा कमी सर्व्हिस लाईफ मध्ये म्हणून मी यापैकी काही समस्यांचे प्रदर्शन करणार आहे पुन्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मी जे काही दाखवत आहे ते मुद्दे आहेत जेथे रीबार खराब पद्धतीने हाताळले जातात किंवा पुरेशा पद्धतीने हाताळले जात नाहीत ते अगदी ढोबळपणे हाताळले जातात आणि कोटिंग्स उच्च गुणवत्तेचे नसतात परंतु दुर्दैवाने अनेक बांधकाम साइट्समध्ये असे आहे त्यामुळे यावर चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे आता तुम्ही बघू शकता की तुम्ही रीबार्सच्या वाकण्याबद्दल बोलत आहात म्हणून आपण सहसा बांधकामाच्या ठिकाणी रीबार्स वाकतो परंतु तुम्हाला माहिती आहे की इपॉक्सी कोटेड रीबार साइटवर वाकणे अपेक्षित नाही ते तुम्ही इपॉक्सी लावण्यापूर्वी वाकले पाहिजेत कोटिंग पण सराव म्हणून हे केले जात नाही म्हणून जेव्हा तुम्ही साइटवर या बेंडिंगबद्दल बोलता तेव्हा तुम्ही मेटॅलिक टूल वापरत आहात आणि तुमच्याकडे एक इपॉक्सी आहे जे या बेंडिंग टूलने किंवा यकृताच्या सहाय्याने रीबार धरून ठेवल्यास पिंच होईल किंवा खराब होईल आता जर इपॉक्सीचा दर्जा तितकासा चांगला नसेल तर तो जिथे वाकलेला असेल तिथे तुम्हाला क्रॅक तयार होऊ शकतात आणि जर भेगा असतील तर नक्कीच याला क्रॅव्हिस कॉरोशन म्हणतात तर असे काहीतरी येथे तुमच्याकडे इपॉक्सी लेयर आहे आणि इथे काय होईल आणि या इपॉक्सी लेयरच्या खाली असलेल्या भागात क्रॅव्हिस गंज होईल किंवा आपण त्याला अंडर फिल्म गंज देखील म्हणू शकतो आता जर असे घडत असेल तर सामान्यतः सराव असा आहे की तुम्ही आणखी एक कोटिंग 1 अधिक इपॉक्सीचा थर लावा परंतु ते करणे खरोखर प्रभावी नाही आता आणखी एक चित्र ज्यामध्ये या रीबारवर संपूर्ण लांबीवर खूप ओरखडे दिसत आहेत हे एका वास्तविक साइटवरून आहे आणि येथे तुम्ही वाकलेले रीबार पाहू शकता आणि काही दिवसांनी ते अधिक काँक्रीटने भरले जाईल आणि तुमच्याकडे असेल या ठिकाणी अत्यंत गंभीर अकाली गंज त्यामुळे पारंपारिक कोटेड रीबारपेक्षा खराब झालेले इपॉक्सी कोटेड स्टील वापरणे अधिक धोकादायक आहे आणि हे कोटिंग वापरणे अधिक महाग आहे म्हणून तुम्ही कोटिंग लावा आणि नंतर एक निकृष्ट उत्पादन मिळवा जे खरोखर करणे योग्य नाही हे फ्लोरिडामधील दुसर्या पुलाचे एक उदाहरण आहे जेथे बांधकामानंतर केवळ 5 वर्षांनी तुम्ही इपॉक्सी सोलून काढला आणि नंतर गंज झाला हे तुम्ही चित्रात अगदी स्पष्टपणे पाहू शकता आता हे कसे आणि का घडते जेव्हा तुम्ही स्क्रॅचिंगबद्दल बोलता तेव्हा जेव्हा तुम्ही हे रीबार ड्रॅग करता तेव्हा तुम्ही स्क्रॅच करता आणि मग तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता की हा एक नमुना आहे जो जवळजवळ 1 वर्षाच्या एक्सपोजरनंतर मोटर प्रिझममधून काढला जातो आणि तुम्ही ते पाहू शकता गंज फक्त यांवरच होते आणि इथे थोडेसे पण हे अगदी ताजे आहे या ओरखड्यांवर अजिबात गंज नाही तर येथे काय यंत्रणा आहे यातील काही स्क्रॅच भाग गंजणे सुरू करतील एनोडसारखे कार्य करतील तर इतर प्रदेश पुढील एनोडला गंजण्यास किंवा स्थानिकीकृत गंज होण्यास भाग पाडण्यास मदत करतील दीर्घकाळात तुम्हाला असे दिसेल की एकदा हे सुरू झाल्यावर येथील इपॉक्सी थर सोलून काढला जाईल आणि नंतर हा गंज इपॉक्सीच्या खाली वाढेल आणि नंतर चित्रपटाच्या गंजाखाली तुमचे स्थान खूप लक्षणीय असेल ज्याची चाचणी करणे सोपे नाही कारण हे नमुने देखील आपण तपासले तेव्हा विद्युत रासायनिक मोजमापांच्या नेहमीच्या पद्धतींनी होणारा हा गंज आपण शोधू शकलो नाही परंतु जेव्हा तुम्ही नमुना उघडता तेव्हा तुम्हाला दिसेल की तेथे लक्षणीय गंज आहे कारण तुमच्याकडे हे कोटिंग आहे अनकोटेड रीबारपेक्षा खूपच जटिल आता डेटासह आपण काय केले ते म्हणजे जेव्हा आपण नमुने विच्छेदन उघडतो तेव्हा आपण रीबारच्या पृष्ठभागावर किंवा रीबारला लागून असलेल्या मोर्टारमध्ये क्लोराईडचे प्रमाण निर्धारित केले आणि नंतर ती संख्या म्हणून वापरली कारण क्लोराईड थ्रेशोल्ड यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही कोटेड रीबार न वापरल्यास तुम्ही जे काही अंदाज पाहता तुम्हाला असे काहीतरी आयुष्य मिळेल ज्याचे सरासरी आयुष्य सुमारे 75 वर्षे आहे परंतु जर तुम्ही कोटेड रीबार किंवा खराब लेपित वापरलात तर तुम्हाला खराब कोटिंगसह इपॉक्सी कोटेड रीबार माहित आहे तुम्हाला फक्त 50 वर्षांचे आयुष्य मिळेल परंतु तुम्ही याला 50 मानू नये कारण हा वास्तविक क्लोराईड थ्रेशोल्ड नाही हे खरे आहे की या प्रणालीसाठी क्लोराईड थ्रेशोल्ड आपल्याला आढळलेल्यापेक्षा कमी आहे कारण जेव्हा आपण चाचणी केली तेव्हा ते इतके गंजलेले होते की आपण गंजची वास्तविक सुरुवात शोधू शकलो नाही त्यामुळे लक्षणीय गंज आधीच ठिकाणी होती म्हणून मी म्हणेन की हा आलेख डॅश वक्रच्या डावीकडे कुठेतरी असेल जर असे असेल तर आपण आपल्या बर्याच रचनांमध्ये हे इपॉक्सी कोटेड रीबार वापरावे की नाही याचा विचार केला पाहिजे कारण प्रयोगशाळेतून आणि साहित्यातून आपण जे काही शिकतो ते माझ्यासाठी विशेषतः अशा प्रकारचे इपॉक्सी कोटेड बार वापरणे योग्य नाही जेव्हा आपण साइटवर या बारच्या खडबडीत हाताळणीचा प्रकार विचारात घेतो आता इतर प्रकारचे कोटिंग जे आज बाजारात आहेत ते म्हणजे सिमेंट पॉलिमर कंपोझिट कोटिंग्स हे कोस्टल हायवेच्या पिलर ऑफ पिलरचे एक चित्र आहे जिथे याच्या अगदी पुढे फक्त 500 मीटरवर तुम्हाला समुद्रकिनारा आहे म्हणजे हा समुद्र किनारपट्टीवर आहे तर तुम्ही पाहू शकता की हे कोटिंग रीबारवर साफसफाई केल्यानंतर प्रत्यक्षात लावायचे आहे ते रीबार साफ करायचे आहेत किंवा तुम्ही रीबारला सँड ब्लास्ट कराल तरच हे CPC कोटिंग लावावे CPC म्हणजे सिमेंट पॉलिमर कंपोझिट आता जर तुम्ही साफसफाई न करता अर्ज केला तर त्याचा सर्व्हिस लाइफवर कसा परिणाम होईल आणि इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे पिंजरे लावल्यानंतर तुम्ही हे लागू कराल तेव्हा तुमच्याकडे असे काही प्रदेश असतील जिथे कोटिंग नाही त्यामुळे येथे तुम्हाला कोणतेही कोटिंग दिसत नाही आणि त्याच्या पुढे तुमच्याकडे कोटिंग असलेले क्षेत्र आहेत म्हणून एक भाग आहे जिथे तुम्ही एनोड आणि कॅथोड तयार करू शकता तुमची बॅटरी तिथेच तयार होऊ शकते जिथे कोटिंगमध्ये नुकसान होते त्यामुळे हे लक्षात घेणे देखील खूप महत्वाचे आहे की जेव्हा तुम्ही रीबारसाठी कोणत्याही कोटिंगबद्दल बोलता तेव्हा तुमच्याकडे पृष्ठभागाची चांगली तयारी असणे आवश्यक आहे अन्यथा ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि ते कोटेड रीबार नाजूक पद्धतीने हाताळू शकते आता आपण क्लोराईड थ्रेशोल्ड ठरवण्यासाठी तत्सम प्रकारची चाचणी कशी केली आणि येथे काय दाखवले आहे ते म्हणजे तुमच्याकडे wo आहे कोटिंगशिवाय तुमच्याकडे 0 4 असेल जी एक प्रकारची ठीक संख्या आहे किंवा तुमच्याकडे साहित्यात नोंदवलेल्या गोष्टींशी अगदी समान आहे कोटिंग ते 0 5 होत आहे फारसा फरक नाही पण हा लेप लावण्यावर तुम्ही किती पैसा खर्च करता आणि वेळ खर्च करता हे लक्षणीय आहे पण तुम्हाला खरोखरच जास्त आयुष्य मिळत नाही कारण तुम्हाला हे मिळायला हवे होते म्हणजे साफसफाईसह म्हणजे सँडब्लास्टिंग आणि नंतर कोटिंग लावा त्यामुळे आदर्शपणे जेव्हा तुम्ही सीपीसी कोटिंगबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला इथून इथपर्यंत काहीतरी मिळायला हवे पण कारण जर तुम्ही योग्य साफसफाई आणि पृष्ठभागाची योग्य तयारी केली नाही तर तुमच्याकडे असे काहीतरी असेल जे करणे खरोखर उपयुक्त नाही आणि जेव्हा तुम्ही गुंतवलेल्या त्या रकमेबद्दल बोलता क्लोराईड थ्रेशोल्डमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही असे तुम्हाला काय दिसते सर्व्हिस लाईफ आणि गंज चाआरंभ वेळेच्या दृष्टीने याचा अर्थ काय आहे म्हणून जर तुम्ही सँडब्लास्टिंग आणि लेप लावण्यासाठी योग्य काम केले तर तुम्हाला सुमारे 125 वर्षे मिळतील तुम्ही पहात आहात की जर तुम्ही कोणत्याही कोटिंगशिवाय फक्त सँडब्लास्टिंग लावले तर तुम्हाला पुन्हा सुमारे 100 वर्षे मिळतील परंतु जर तुम्ही सँड ब्लास्ट केला नाही किंवा रीबार साफ केला नाही आणि फक्त लेप लावला तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जवळजवळ अर्धे आयुष्य मिळेल त्यामुळे ही 125 वरून 70 75 वर्षे ही एक अतिशय महत्त्वाची घट आहे जी तुम्हाला प्रत्यक्षात मिळत आहे त्यामुळे ही जीवनातील लक्षणीय घट आहे किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे ते साध्य होत नाही आता काही योजनाबद्ध शो जर तुमच्याकडे सँडब्लास्ट केलेले आणि योग्यरित्या लेपित केलेले रीबार उघडल्यानंतर आणि नंतर आपण रीबार उघड केले आणि नंतर त्यांचे विच्छेदन केले आणि नंतर ते पहा तुम्हाला येथे आणि तेथे काही डाग दिसतील जे कमी पातळीचे गंज दर्शवतात परंतु जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा वर लेप लावा जसे की रीबार प्राप्त झाले आहे याचा अर्थ कोणतीही साफसफाई नाही किंवा सँडब्लास्टिंग नाही तुम्हाला लक्षणीय प्रमाणात गंज दिसत आहे त्यामुळे हे अपेक्षित नाही जर तुम्ही CPC कोटिंग वापरत असाल तर आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की योग्य साफसफाई केली आहे अन्यथा ते वापरणे खरोखर उचित नाही आता आपण ही सर्व माहिती अत्याधुनिक सॉफ्टवेअरने नव्हे तर नोमोग्राम सारख्या साध्या साधनाने सर्व्हिस लाइफ अंदाजासाठी कशी वापरू शकतो ते पाहू तर आपण काय केले आपण उपलब्ध सर्व इनपुट पॅरामीटर्स आणि फीक चा प्रसाराचा दुसरा नियम वापरण्यासाठी मॅटलॅब कोड तयार केला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या विविध गुणधर्मांबद्दल बोलत आहोत त्यामधील विचलन इनपुट करण्यास सक्षम असाल कारण जेव्हा आपण स्टील आणि काँक्रीटबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक गुणधर्म लक्षणीय विचलन असतात तर काही उपलब्ध सॉफ्टवेअर जे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात परंतु ते विचलनाची काळजी घेत नाहीत दुसऱ्या शब्दांत त्यांच्याकडे भिन्नतेचे काही अंगभूत गुणांक असतात जे आपण वास्तविक साइटवर पाहू शकता म्हणून आपण त्यात बदल केला आहे किंवा दुसरा कोड विकसित केला आहे जो इनपुट पॅरामीटर्समधील या भिन्नतेची काळजी घेईल त्यामुळे हे श्रीप्रियाच्या कामावर आधारित आहे आणि तिने हे SL chlor विकसित केले आहे आणि sACT चाचणीच्या आधारे आपण क्लोराईड थ्रेशोल्ड मिळवू शकतो आणि नंतर ASTM C1556 किंवा इतर कोणत्याही पद्धतीतून क्लोराईड प्रसार मिळवता येऊ शकतो जी मुळात उपलब्ध आहे आणि नंतर देखील एम व्हॅल्यू ज्यासाठी आपण कोणत्याही विचलनाचा विचार करत आहोत त्यामुळे आपण वापरत असलेल्या बाईंडरच्या प्रकारावर अवलंबून फक्त एक निश्चित संख्या आणि ही आणखी एक गोष्ट आहे उपलब्ध सॉफ्टवेअरवर मर्यादा आहेत जिथे तुम्ही विशिष्ट संख्येच्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणून आपण येथे विविध प्रकारच्या बाईंडर सिस्टम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे तर या सर्वांसह आपण वेगवेगळ्या प्रकरणांसाठी अनेक CDF संचयी वितरण कार्ये विकसित केली आणि नंतर यासारखे अनेक आलेख तयार केले आणि नंतर या आलेखांमधून विविध बिंदू निवडले आणि नंतर एक नॉमोग्राम विकसित केला जर तुम्हाला हवे असेल तर सांगू की मी एका प्रकरणात 0 2 ची गंज सुरू होण्याची संभाव्यता स्वीकारतो आणि मग मी इथून सुरुवात करतो मी तुम्हाला या नॉमोग्राममधून पुढे जाऊ देतो जेणेकरून तुमच्याकडे गंज सुरू होण्याची संभाव्यता असेल तर प्रथम मी पाहतो ठीक आहे माझे काय आहे कव्हर डेप्थ जी स्वीकार्य आहे म्हणून आपण म्हणूया की मी 50 मिमी कव्हर डेप्थ वापरतो आणि मग तेथून मी माझे क्लोराईड थ्रेशोल्ड कोणते आहे आणि माझे m व्हॅल्यू काय आहे ते मी माझ्याकडे असलेल्या बाईंडरच्या आधारे निवडू शकतो आणि मी हे पाहीन मग विशिष्ट स्टील सिमेंटिशिअस सिस्टीमसाठी जे क्लोराईड थ्रेशोल्ड मूल्य असेल तुम्ही ते निवडा समजा तुम्ही ही ओळ 6 निवडली आहे आणि इथून खाली जाण्यासाठी आणि नंतर तुम्ही ठरवू शकता की मी कोणत्या प्रकारचे कॉंक्रिट वापरावे उदाहरणार्थ जर तुम्ही इथून गेलात तर मी हे कॉंक्रिट e 12 च्या प्रसार गुणांकासह कॉंक्रिट निवडतो जर मी हे कव्हर खोलीसाठी आणि या अपयशाच्या संभाव्यतेसाठी आणि विशिष्ट क्लोराईड थ्रेशोल्ड आणि m मूल्य उचलण्यासाठी वापरले तर मी करू शकतो सुमारे 50 पेक्षा जास्त वर्षांचे आयुष्य मिळवा पण जर मला कंक्रीट मिळाले जे निकृष्ट दर्जाचे असेल तर ते 3x10 12 आहे असे म्हणूया तर मला फक्त 20 25 वर्षे आयुष्य मिळेल त्यामुळे हे डिझाइन टेबल किंवा डिझाइन टप्प्यावर वापरले जाऊ शकते जेथे हे सॉफ्टवेअरसह खेळणे आणि सर्व इनपुट पॅरामीटर्स प्रविष्ट करण्यापेक्षा तुलनेने सोपे आहे त्यामुळे डिझाईन टीमसाठी हे खूप सोपे आहे कारण आपल्याला आधी सांगितलेल्या सर्व गोष्टी यात तयार केल्या गेल्या आहेत आणि एक नॉमोग्राम बनवला गेला आहे म्हणून मला वाटते की हे एक चांगले साधन असेल आणि आपण आणखी एक गोष्ट देखील करू शकतो ती म्हणजे जर तुमचे टार्गेट लाइफ असेल तर सर्व्हिस लाइफ परिभाषित आहे असे म्हणू या तुमचे 100 वर्षांचे टार्गेट लाइफ आहे म्हणून तुम्ही तिथून जा मग तुम्ही सांगा की मला कोणते कंक्रीट हवे आहे किंवा जे मला वापरायचे आहे आपण असे म्हणू की मी हे काँक्रीट उचलतो आणि मग माझ्याकडे याचा क्लोराईड थ्रेशोल्ड आहे म्हणून जर मी येथून गेलो आणि नंतर मी वरच्या भागाकडे गेलो तर मी येथे आदळलो आणि नंतर मी येथे येऊ शकेन आणि नंतर माझ्या कव्हरची खोली निवडू शकेन जेणेकरून मी अपयशाची स्वीकार्य संभाव्यता ठरवू शकेन दुसर्या शब्दात इथे अयशस्वी होण्याची संभाव्यता ही गंज सुरू होण्याची संभाव्यता आहे त्यामुळे कोणत्या प्रकारची सामग्री वापरायची किंवा निवडायची हे ठरवण्यासाठी हे घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने वापरले जाऊ शकते किंवा तुम्ही नवीन बांधकामाबद्दल बोलता तेव्हा लक्ष्य प्रसार गुणांक देखील परिभाषित करू शकता आणि म्हणून जर मी कोणत्याही परिस्थितीत असे म्हटले तर मी असे म्हणू शकतो की तुम्ही जे काँक्रीट वापरता ते माझ्याकडे या गोष्टीचे लक्ष्य प्रसार गुणांक 2 x e 12 असले पाहिजे तर साइटवरील लोक प्रत्यक्षात त्या प्रकारचे कॉंक्रिट किंवा कॉंक्रिट मिळविण्यावर काम करू शकतात जे काही परिभाषित संख्या आहे त्याचा प्रसार गुणांक त्यामुळे तुम्ही ठरवू शकता काँक्रीटचे लक्ष्य गुणधर्म काय असावेत तर निष्कर्ष क्षरणाची किंमत खूप महत्त्वाची आहे आपण दरवर्षी सुमारे 4 लाख कोटी खर्च करतो जी खूप जास्त संख्या आहे आणि नंतर क्लोराईड्स गंज होण्याच्या कारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि 2 मुख्य पॅरामीटर्स जे सेवा जीवनावर खरोखर परिणाम करतात ते आहेत क्लोराईड प्रसार गुणांक आणि क्लोराईड थ्रेशोल्ड आणि जेव्हा तुम्ही गंज प्रतिबंधक वापरता आणि योग्य डोस वापरता तेव्हा ते खूप महत्वाचे असते अन्यथा तुम्हाला दिसेल की गंज सुरू होऊ शकतो क्लोराईड थ्रेशोल्ड जास्त असू शकतो परंतु ते कॉंक्रिटच्या इतर गुणधर्मांवर विपरित परिणाम करू शकते जे चांगली गोष्ट नाही म्हणून प्रत्येक गोष्टीची चाचणी करणे आवश्यक आहे आपण गंज प्रतिबंधक वापरणे सुरू करण्यापूर्वी आणि डोस काय आहे हे ठरवावे लागेल नंतर ओपीसी असलेल्या प्रणालींमध्ये क्लोराईड थ्रेशोल्डची चाचणी करण्यासाठी आणि गंज अवरोधक असलेल्या प्रणाली किंवा उच्च प्रतिरोधक एससीएम असलेल्या प्रणालीसाठी सर्व तंत्रे सर्वत्र कार्य करत नाहीत त्यामुळे तुम्ही विविध प्रकारच्या प्रणालींसाठी योग्य पद्धत निवडण्यास सक्षम व्हाल आणि नंतर कोटिंगचे कार्यप्रदर्शन होईल कोटिंग्ज सारखे साध्य करता येण्यासारखे ते योग्य प्रकारे लावले तरच कार्य करतील दुसऱ्या शब्दांत तुम्ही कोटिंग लावण्यापूर्वी स्टीलच्या पृष्ठभागावर चांगले उपचार केले पाहिजे मग ते साइटवर असो किंवा ऑफ साइट आणि नंतर कोटिंग केलेले रीबार योग्यरित्या हाताळले जावे जेणेकरून लेपित पृष्ठभागावर कोणतेही यांत्रिक नुकसान नाही अन्यथा कार्यप्रदर्शन अपेक्षेप्रमाणे होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लोराईड थ्रेशोल्ड आणि प्रसार गुणांक आपण सामग्री निवडण्यापूर्वी विचारात घेतले पाहिजे किंवा दुसर्या शब्दात सांगायचे तर आपण दोन्हीच्या समन्वयात्मक प्रभावाचा परिणाम पाहिला पाहिजे क्लोराईड थ्रेशोल्ड आणि प्रसार गुणांक सेवा जीवनावर आधारित सामग्री ठरवण्याऐवजी सामग्री निवडताना केवळ थ्रेश धरा किंवा फक्त प्रसार गुणांक त्याबरोबर मला वाटते की तेच आहे खूप खूप धन्यवाद त्यामुळे मुख्य संदेश असा आहे की जेव्हा तुम्ही टिकाऊपणावर आधारित डिझाइन्सबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला कॉंक्रिट सिस्टीम आणि डिफ्यूजन गुणांक किंवा कॉंक्रिट सिस्टीममधील क्लोराईड प्रवेश दर आणि स्टील सिमेंटीशिअस इंटरफेससाठी क्लोराईड थ्रेशोल्ड या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो